या व्याख्यानात आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल बद्दल चर्चा केली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकल मध्ये संकल्पने पासून सुरू होणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये विविध ऍक्टिव्हिटीज डेव्हलप्ड केल्या आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल मूलत केलेल्या सर्व ऍक्टिव्हिटीज डिफाइन करते आणि त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये क्रमवारी देखील देते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट दरम्यान केलेल्या ऍक्टिव्हिटीज एक इंटुटीव्ह कन्सेप्ट आहे परंतु नंतर आपल्याला दिसेल की विविध प्रोजेक्ट मॅनेजमेंट लाइफ सायकल या ऍक्टिव्हिटीजना वेगवेगळ्या प्रकारे बनवतात चला काही लोकप्रिय लाइफ सायकल मॉडेल्स पाहू या व्याख्यानात आपण वॉटर फॉल मॉडेल व्ही मॉडेल इवोल्युशनरी मॉडेल आणि प्रोटोटाइपिंग मॉडेलबद्दल चर्चा करू प्रोजेक्ट मॅनेजर साठी प्रोजेक्ट लाइफसायकल खूप महत्वाची असते कारण लाइफसायकलच्या आधारे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टची प्रगती तपासू शकतो कारण लाइफसायकलमध्ये अनेक माईलस्टोन्स आहेत आणि हे माईलस्टोन्स पूर्ण झाल्यावर प्रोजेक्ट मॅनेजर सांगू शकतो की किती प्रगती झाली आहे किंवा कोणत्या टप्प्यावर प्रोजेक्ट आहे लाइफसायकल मॉडेलशिवाय प्रोजेक्ट मॅनेजर अपंग आहे प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट मॉनिटर आणि कंट्रोल ठेवणे खूप अवघड होते किती काम शिल्लक आहे हे माहित नसते आणि म्हणूनच प्रोजेक्ट लांबणीवर पडतो प्रोजेक्ट ची किंमत वाढते आणि म्हणूनच प्रत्येक नॉन ट्रिव्हल प्रोजेक्ट साठी प्रोजेक्ट मॅनेजर योग्य लाइफसायकल मॉडेल वापरतो आणि डेव्हलपमेंट टीम त्याचा पाठपुरावा करते लाइफसायकल मॉडेलशिवाय सामान्यत ही समस्या 99 टक्के पूर्ण सिंड्रोम म्हणून ओळखले जाते येथे आपण कसे काम करीत आहोत आपण किती काम पूर्ण केले आहे हे टीम च्या सदस्यांना विचारण्याव्यतिरिक्त प्रोजेक्ट मॅनेजर कडे प्रोजेक्ट ची प्रगती शोधण्याचा कोणताही मार्ग नसतो सामान्यत डेव्हलपमेंट टीम खूप उत्साही असते आणि ते आशावादीपणे उत्तर देतात की आम्ही जवळजवळ फक्त एक छोटी गोष्ट केली आहे आणि प्रत्येक वेळी आपण त्यांना विचारता तेव्हा ते म्हणतात की आम्ही जवळजवळ पूर्ण केले तर प्रोजेक्ट मॅनेजर असा विचार करतात की प्रोजेक्ट जवळपास पूर्ण होणार आहे पूर्ण परंतु प्रोजेक्ट पूर्ण होण्या पासून बरेच दूर असतात हे काम जवळपास पूर्ण झाले आहे असे प्रोजेक्ट मॅनेजर जेव्हा ऐकतो तेव्हादेखील त्याला बरेच महिने किंवा वर्षे लागणार असतात आणि ते 99 टक्के पूर्ण सिंड्रोम म्हणून ओळखले जाते जेव्हा असे घडते तेव्हा प्रोजेक्टची किती प्रगती झाली आहे हे मॅनेजर ला संघाच्या सदस्यांचे मत विचारण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग नसतो आपल्या चर्चेनुसार प्रोजेक्ट मॅनेजमेंट लाइफ सायकल प्रोजेक्ट मॅनेजर ला विविध माईलस्टोन्स पूर्ण करण्याची परवानगी देते ज्याद्वारे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टची प्रगती अधिक अर्थ पूर्णपणे ट्रॅक करू शकतात लाइफसायकल मॉडेल्स पाहण्यापूर्वी आपण चर्चा करूया कि प्रोजेक्ट प्रोग्रेस होत असताना विविध डेलिव्हरेबल्स प्रोड्युसड होतात जर आपण असे म्हटले असेल की वर्किंग प्रोग्रॅमम्हणजे एखाद्या प्रोजेक्टचे डेलिव्हरबल करणे खरोखरच नाही तर प्रोजेक्टचे प्रगती चालू असताना मोठ्या प्रमाणात डेलिव्हरबल तयार केल्या जातात आणि हे डेव्हलपमेंटच्या सर्व बाबींचे डाक्युमेंटेशन आहेत उदाहरणार्थ स्पेसिफिकेशन डिझाइन वगैरे आपण वॉटर फॉल व्ही मॉडेल इवोल्युशनरी प्रोटोटाइपिंग स्पाइरलं मॉडेल याबद्दल चर्चा करू याला आपण पारंपारिक मॉडेल म्हणू याचा वापर पारंपारिक प्रोजेक्ट साठी केला गेला आहे जिथे प्रोजेक्ट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरवातीपासून स्टार्ट होतो परंतु सर्विसेस टाईपचे प्रोजेक्ट मध्ये विशेषत अजाईल मॉडेल वापरले जातात आम्ही प्रथम पारंपारिक वॉटर फॉल व्ही मॉडेल इवोल्युशनरी प्रोटोटाइपिंग एक स्पाइरलं मॉडेल याबद्दल चर्चा करू या मॉडेल्सच्या कमतरता काय आहेत हे आम्ही शोधू सर्विसेस टाईपचे प्रोजेक्ट साठी ते इतके योग्य का नाहीत आणि आम्ही अजाईल मॉडेलबद्दल चर्चा करू आणि त्यांनी त्या अडचणींवर कसा विजय मिळवला ते पाहू आम्ही आधी सांगितल्या प्रमाणे सॉफ्टवेअर लाइफ सायकल ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट दरम्यानची टप्प्यांची मालिका आहे अंतर्ज्ञानानेप्रत्येक सॉफ्टवेअरचा फिजिबिलिटी स्टडी असतो ज्या दरम्यान हा प्रोजेक्ट हाती घ्यायचा की नाही हे ठरवतात या साठी ह्या गोष्टी बघितल्या जातात जसे कि रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन डिझाइन कोडिंग टेस्टिंग आणि मेन्टेनन्स तर हे माईलस्टोन्स आहेत जे अंतर्ज्ञानाने प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये असतात फिजिबिलिटी स्टडी रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन डिझाइन कोडिंग टेस्टिंग आणि मेन्टेनन्स करतात क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल सॉफ्टवेअर विकासाच्या इंटुटीव्ह मॉडेलसाठी अगदी अचूकपणे बसते येथे उपक्रम एकामागून एक केले जातात प्रथम फिजिबिलिटी स्टडी केला जातो नंतर रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन काम हाती घेतले जाते आणि एकदा ते पूर्ण झाल्यानंतरडिझाइन नंतर कोडिंग आणि युनिट टेस्टिंग केले जाते त्यानंतर ईंटेग्रेशन आणि सिस्टम टेस्टिंग केले जाते आणि शेवटी मेन्टेनन्स स्टेप पण पार पडली जाते हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या इंटुटीव्ह मॉडेलशी अगदी जवळ फिट आहे आणि याला क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल असे म्हणतात कारण या मॉडेलच्या आधारे इतर सर्व लाइफसायकल मॉडेल विकसित केले गेले आहेत हे क्लासिकल मॉडेल आहे आणि इतर सर्व मॉडेल्स या मॉडेलचे डेरिव्हेटिव्ह आहेत हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या कंसेप्च्युअल मॉडेल नुसार आहे जे आम्ही चर्चा करत होतो जर आपण क्लासिकल वॉटर फॉल चे मॉडेलचे आकृत्यात्मक स्वरूपात प्रतिनिधित्व केले तर आपण पाहू शकतो की विविध माईलस्टोन्स दाखवलेले आहेत फिजिबिलिटी स्टडी रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन डिझाइन कोडिंग टेस्टिंग आणि मेन्टेनन्स आणि एका टप्प्यातून दुसर्या टप्प्यात संक्रमण आहे जर आपण हे पाहिले तर वॉटरफॉल सारखे दिसतात आणि आणि म्हणून वॉटर फॉल मॉडेल हे नाव आहे हे सर्वात सोपे इंटुटीव्हली मॉडेल आहे क्लासिकल वॉटर फॉल मॉडेलमधील सर्व फेजेजपैकी कोणत्या फेज ला सर्वात जास्त एफर्ट लागतो जर आपण सर्व फेजेजकडे पाहिले तर फिजिबिलिटी स्टडी आणि टेस्टिंग यामधील फेजेजना डेव्हलोपमेंट फेज असे म्हणतात आणि नंतर मेन्टेनन्स फेज याला ही डेव्हलोपमेंट फेज असे म्हणतात कारण येथे प्रॉडक्ट डेव्हलप करून ग्राहकाला दिले जाते आणि त्यानंतर मेन्टेनन्स करण्याचे काम सुरू होते सर्व फेजेजपैकी जर आपण सर्व डेव्हलपमेंट फेज आणि मेन्टेनन्स फेजेजचा विचार केला तर मेन्टेनन्स फेज जास्त एफर्ट घेतो परंतु सर्व डेव्हलपमेंट फेजेजच्या मध्ये टेस्टिंगच्या फेजला जास्त एफर्ट लागतात आपण आश्चर्यचकित होऊ शकता की खरोखरच टेस्टिंगच्या फेजला जास्त एफर्ट लागतात आम्ही आता कमर्सियल सॉफ्टवेअर बद्दल चर्चा करीत आहोत तो स्टुडन्ट प्रोजेक्ट नाही किंवा स्टुडन्ट असाईनमेंट नाही स्टुडण्ट फक्त तपासणी करतो की तो काही इनपुटसाठी कार्यरत आहे आणि नंतर तो सबमिटकरतो परंतु आम्ही एका कमर्सियल सॉफ्टवेअर बद्दल चर्चा करीत आहोत जिथे ऑर्गनायझेशन्स नावे असल्याने क्वॉलिटी मेंटेन ठेवावी लागते आपण ग्राहकांना बग असलेले सॉफ्टवेअर देऊ शकत नाही आणि म्हणूनच टेस्टिंग फेजला प्रत्येक क्षुल्लक कमर्सियल सॉफ्टवेअर साठी जास्त एफर्ट लागतात जर आम्ही आकृतीच्या रूपात एफर्ट रिप्रेझेन्ट केले तर तर मेन्टेनन्स फेजला जास्त एफर्ट लागतात परंतु नंतर सर्व डेव्हलपमेंट फेजेजच्या मध्ये टेस्टिंगला सर्वात जास्त एफर्ट लागतात आणि नंतर कोडिंग डिझाइन आणि रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन घेते बर्याच ऑर्गनायझेशन्स ते अनुसरण करीत असलेल्या सॉफ्टवेअर लाइफ सायकल मॉडेलचे डाक्युमेंट करतात ते केवळ तेच नाही तर फेजेस आणि फेजेस मधील ऍक्टिव्हिटीज ओळखतात एका फेजच्या शेवटी तयार होणारे आउटपुट किंवा प्रोड्युस होणारे डेलिव्हरेबल्स आणि फेजसाठी एन्ट्री आणि एक्झीट क्रायटेरिया काय आहेत आणि डेव्हलपर कडून विविध फेजसाठी वापरल्या जाणार्या कोणत्या पद्धती आहेत हे प्रोसेस मॉडेल डाक्युमेंट आहे आणि हे सर्व टीम मेंबर्स साठी एक महत्त्वपूर्ण रेफरन्स बुक आहे आम्ही असे म्हणत होतो की क्लासिकल वॉटर फॉल मॉडेल हे एक अतिशय इंटुटीव्हली मॉडेल आहे आणि इतर मॉडेल या मॉडेलची डेरीवेटीव्हज आहेत ऑर्गनायझेशन विविध फेज मध्ये डेव्हलपमेंट मेथोडॉलॉजि वापरत आहे हे सर्व प्रोसेस मॉडेल बुकच्या रूपात डाक्युमेंटेड आहे आणि डेव्हलपरला दिलेले आहे आणि त्यांनी डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज हाती घेण्यापूर्वी हे चांगले समजून घेतले पाहिजे वॉटर फॉल मॉडेलमधील प्रथम ऍक्टिव्हिटी म्हणजे फिजिबिलिटी स्टडी येथे प्रोजेक्ट मॅनेजर फिजिबिलिटी स्टडी करण्यास जबाबदार आहेत प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट फिजिबल आहे की नाही हे ओळखणे आवश्यक आहे जेणेकरुन हे डेव्हलपमेंट टीमामार्फत हाती घेतले जाऊ शकते आणि प्रोजेक्ट मॅनेजरशी संबंधित असलेल्या फिजिबिलिटीचे 3 प्रकार आहेत फिजिबिलिटीच्या 3 डायमेंशन किंवा प्रोजेक्ट मॅनेजर संबंधित 3 प्रकारच्या फिजिबिलिटी आहेत प्रथम टेक्निकल फिजिबिलिटी आहे की डेव्हलपमेंट टीमकडे प्रोजेक्ट हाती घेण्याची क्षमता आहे की नाही यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरला हाती घेतलेल्या विकासाच्या विविध बाबी समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतर त्याच्याकडे असलेले टीम ते तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प पूर्ण करू शकतात की नाही याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे फिजिबिलिटीचा आणखी एक महत्वाची डायमेंशन म्हणजे इकॉनोमिक फिजिबिलिटी आर्थिक फिजिबिलिटी ते म्हणजे बजेट उपलब्ध असेल की नाही हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी फायदेशीर ठरेल की नाही याला बेनिफिट फिजिबिलिटी म्हणतात तिसरी डायमेंशन म्हणजे शेड्यूल फिजिबिलिटी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज लावतात पण ते ग्राहकाला मान्य आहे का ग्राहकाला प्रोजेक्ट 2 आठवड्यांत पूर्ण व्हावा अशी इच्छा आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजरचा अंदाज आहे की ज्याला कमीतकमी 3 महिने आवश्यक आहे आणि नंतर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणतील की हे फिजिबल वेळापत्रक नाही जेव्हा सगळ्या म्हणजे तीनही फिजिबिलिटी समाधानी होतात तेव्हाच प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट करण्यास संमती देतो इकॉनोमिक फिजिबिलिटी मध्ये आर्थिक अंमलबजावणीवर विचार करणे आवश्यक आहे की हे काम करणे फायदेशीर आहे की नाही ते टेक्निकली शक्य आहे का वेळापत्रकानुसार ते फिजिबल आहे आणि यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरला ग्राहकांना काय हवे आहे हे साधारणपणे समजते सॉफ्टवेअरचा डेटा जो सिस्टममध्ये इनपुट असेल डेटावर आवश्यक प्रोसेस मिळणारे आउटपुट आणि त्या आधारावर प्रोजेक्ट मॅनेजर कोणत्या कालावधी साठी किती डेव्हलपर्सनी कार्य करणे आवश्यक आहे हे ओळखले जाते आणि त्या आधारावर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट डेव्हलप साठी लागणारी किंमत ओळखतो आणि त्या आधारे प्रोजेक्ट स्पॉन्सर किंवा ग्राहक बजेट पुरवतो त्या आधारे प्रोजेक्ट मॅनेजरला हे समजते कि ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे की नाही आणि प्रोजेक्टचा एक भाग म्हणून आवश्यक असलेल्या ऍक्टिव्हिटीजच्या आधारे प्रोजेक्ट मॅनेजर टेक्निकली फिजिबल आहे की नाही हे ओळखतो आणि प्रोजेक्ट मॅनेजर त्यास लागणारा वेळ अंदाजे ओळखतो आणि त्या आधारावर फिजिबल वेळापत्रक ठरवतो कामाचा स्टडी करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरला काय करावे लागेल हे स्पष्ट करण्यासाठी फक्त केस स्टडीचा स्टडी केला पाहिजे कारण प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट साठी फिजिबिलिटी स्टडी करणे ही एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे कोलफील्ड लिमिटेडसाठी ही एक खास भविष्य निर्वाह निधी योजना आहे कोलफिल्ड लिमिटेड ही कोळसा खाण कंपनी आहे आणि खाण हा धोकादायक व्यवसाय आहे खाण कामगारांना उपलब्ध असलेल्या सामान्य भविष्य निर्वाह व्यतिरिक्त कंपनीने विशेष भविष्य निर्वाह निधी योजना ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्यासाठी त्यांनी काही देऊ केले आहे प्रोजेक्ट मॅनेजर कंपनीला भेट देतात आणि कंपनीला काय आवश्यक आहे हे समजावून घेतात त्यांना आढळले की कोलफील्ड कंपनीत 50000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे यापैकी बहुतेक कर्मचारी प्रासंगिक मजूर आहेत आणि खाण जोखमीचे काम आहे हानी फारच जास्त असते जरी भविष्य निर्वाह निधी योजना असली तरी पण सेटलमेंटची वेळ खूप जास्त आहे आणि तेथे एक खास भविष्य निर्वाह निधी योजनेची आवश्यकता असते जेथे निधी त्वरित वितरीत केला जाऊ शकतो आणि येथे मॅनेजर प्रथम कंपनीच्या मुख्य कार्यालयाला भेट देतो या सॉफ्टवेअर कडून आवश्यक कार्ये काय आहेत हे शोधून काढतो तेथे खाणकाम करणार्यांबद्दल आणि विशिष्ट योगदानासाठी काम करणाऱ्या बद्दलची माहिती घेतो अनेक खाण साइट्स ला भेट देतो ते त्या दिवसाचे योगदान विशेष भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी करतात तर प्रोजेक्ट मॅनेजर काही खाण साइटला भेट देतात कोणता डेटा इनपुट करायचा हे शोधून काढतात किती डेटा फॉरमॅट करायचा याची माहिती घेता आणि याप्रमाणे नंतर आल्टर्नेट सोल्यूशन्स सुचवतात उदाहरणार्थ खाण साइट्सवर लोकल डेटाबेस असू शकतो आणि हे वेळोवेळी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील सेंट्रल डेटाबेसवर अपलोड केले जाते आणि जेव्हा विशेष भविष्य निर्वाह निधी योजनेचा क्लेम केला जातो तेव्हा सेटलमेंट केली जाते परंतु त्यानंतर यात प्रोजेक्ट मॅनेजरला आढळले की त्याला त्वरित क्लेम मिटवता येत नाहीत परंतु दुसरा उपाय असा असू शकतो की लोकल खाण साइट्स केवळ डेटा अपलोड करतात आणि ती त्वरित खाणीच्या बाजूला अपडेट केली जातात खाणींवर लोकल डेटाबेस नाहीत परंतु ही फक्त डेटा एंट्री स्टेशन आहेत जिथे कंपनीच्या मुख्य कार्यालयातील सर्व्हरवर डेटा त्वरित अपडेट केला जातो परंतु येथे समस्या अशी आहे की हायली रिलायबल कम्युनिकेशन लिंक आवश्यक आहे कारण डेटा आणि मुख्य संगणक त्वरित अपडेट करण्याची आवश्यकता आहे दुसरा पर्याय जेव्हा लोकल डेटाबेस असेल तेव्हा कम्युनिकेशन लिंक इतका विश्वासार्ह असू शकत नाही कारण मुख्य कार्यालयातील डेटा अपडेट केला गेला असेल आणि प्रोजेक्ट मॅनेजर द्वारे या वेगवेगळ्या सोल्युशन्ससाठी किती खर्च येईल हे काढले जाते आणि नंतर कोलफील्ड कंपनीच्या ऑफिसर सोबत कुठले पर्याय त्यांच्यासाठी योग्य आहे आहे यावर चर्चा आणि बजेट काय असेल खर्च किती असेल त्यानुसार प्रोजेक्ट मॅनेजरला पुढे जायचे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा लागेल तर हा ऍक्टिव्हिटीजचा विशिष्ट क्रम आहे की प्रोजेक्ट मॅनेजरला सॉफ्टवेअर साठी आवश्यक असलेल्या मुख्य आवश्यकता काय आहेत हे समजते आवश्यक कार्ये सोडवण्यासाठी प्रस्तावित केले जाणारे आल्टर्नेट सोल्यूशन्स काय आहेत आणि या आल्टर्नेट कार्यासाठी कोणत्या किंमती आहे या आल्टर्नेट सोल्यूशन्स मध्ये कोणते सर्वोत्तम सोल्यूशन्स आहे आणि तो इकॉनोमिक फिजिबल टेक्निकली फिजिबल आणि शेड्युल वाईज फिजिबल आहे की नाही यावर आधारित प्रोजेक्ट मॅनेजर निर्धारित करतात हेच आम्ही येथे लिहिले आहे की प्रोजेक्ट मॅनेजर प्रथम समस्येचे सर्वांगीण ज्ञान विकसित करतो सोल्युशन्सच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिस तयार करतो आणि आवश्यक रिसोर्स कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट टाइम दृष्टीने आल्टर्नेट सोल्यूशन्स तयार करतो आणि कॉस्ट बेनेफिट अनालिसिस तयार करतात आणि यावर आधारित प्रोजेक्ट मॅनेजरला असे दिसते की प्रोजेक्ट प्रचंड खर्चामुळे रिसोर्सच्या अडचणींमुळे तांत्रिक कारणामुळे किंवा शेड्युल कारणांमुळे ते इन फिजिबल आहे हे शोधणे शक्य होते फिजिबिलिटी च्या स्टडीनुसार कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हे एक महत्त्वपूर्ण ऍक्टिव्हिटी आहे येथे प्रोजेक्ट मॅनेजरला सर्व खर्च ओळखण्यासाठी आवश्यक आहे डेव्हलपमेंट कॉस्ट सेटअप कॉस्ट ऑपरेशन कॉस्ट आणि मिळणारे बेनिफिट ओळखू शकतो उदाहरणार्थ त्याचा फायदा हा केवळ कंपनीला मिळणारा अर्थसंकल्पच असू शकत नाही तर अनुभव त्याद्वारे तो पुन्हा वापरता येण्याजोग्या सॉफ्टवेअरची उभारणी करतो आणि इतरही कॉस्ट बेनिफिट एनालिसिस च्या शेवटी प्रोजेक्ट मॅनेजरला प्रोजेक्ट पुढे जाण्यासाठी लागणार्या किंमतीपेक्षा अधिक लाभ होतो की नाही याची तपासणी करणे आवश्यक असते म्हणूनच मी येथे चित्रात लिहिले आहे की फायदे खर्चापेक्षा जास्त असल्यास प्रोजेक्ट हाती घेण्यात येतो खर्चात डेव्हलपमेंट ऑपरेशन सेटअप वगैरे चा समावेश असतो आणि काही क्वान्टिफिअब्ल फायदे आहे की ग्राहक किती पैसे देण्यास तयार आहे परंतु त्यानंतर अनुभव पुन्हा वापरण्यायोग्य सॉफ्टवेअर इत्यादींसारखे अविरत फायदे होतात प्रोजेक्ट मॅनेजरची महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे बिझनेस केस लिहिणे आम्ही असे म्हटले होते की बिझनेस केस लिहिण्याची ही एक सुरुवातीची प्रोसेस आहे एकदा फिजिबिलिटी स्टडी केला की प्रोजेक्ट मॅनेजर ला बिझनेस केस लिहिण्यास मदत होते येथे प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी एक जस्टिफिकेशन प्रदान करतो आणि हे दर्शवितो की प्रोजेक्टचा फायदा किंमतीपेक्षा जास्त आहे आणि बिझनेसमधील रिस्क देखील तो ओळखतो बिझनेस केस हे एक महत्वाचे डाक्युमेंट आहे आणि बिझनेस केस लिहिणे ही एक महत्त्वाची प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस आहे जी प्रोजेक्ट मॅनेजर होण्यासाठी इच्छुक असतील त्यांना कोणालाही कधी तरी बिझनेस केस लिहावी लागते येथे केस लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे कार्यकारी सारांश असणे आवश्यक आहे यात प्रोजेक्टची पार्श्वभूमी व्यवसायाच्या संधी प्रोजेक्ट मध्ये काय फायदे आहेत प्रोजेक्ट न केल्यास आपण काय गमावू शकतो प्रोजेक्ट च्या प्रगतीवर होणारे विविध खर्च फायदे आणि काय रिस्क आहेत आणि रिस्क कसे मॅनेज केले जातील यांचा समावेश असतो बिझनेस केस मुख्य मॅनेजमेंट कडे सादर केले जाते हे त्यांना या प्रोजेक्ट मध्ये काय समाविष्ट आहे याचा आढावा देते हे कंपनीला कसे मदत करेल खर्च आणि फायदे काय आहेत येथे काय रिस्क असतील आणि रिस्क मॅनेजमेंट च्या काय योजना असतील येथे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट इनिशिएशन प्रोसेस तयार होईल या चर्चे मध्ये आपण येथेच थांबू आणि पुढील व्याख्यानात सुरू ठेवू